हॅलो आणि सिक्युर सिस्टम इंजिनीअरिंगच्या कोर्समधील या व्याख्यानात आपले स्वागत आहे मागील व्याख्यानात आम्ही रिटर्न टू लिबसी नावाच्या या अटैककडे पाहिले होते ज्याचा फायदा असा होता की तो नॉन एक्जीक्यूटेबल स्टॅक सह कार्य करू शकेल तथापि आम्ही मागील व्याख्यानात पाहिले होते की रिटर्न टू लिबसी अटैकची प्रमुख मर्यादा ही आहे की लिबसी ऑफर करते त्या गोष्टीवरच अटैकर मर्यादा आणतात तर आम्ही पाहिले होते की अटैकर केवळ लिबसीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व फंक्शन्सचा आवाहन करु शकतो उदाहरणार्थ आपण पाहिले होते जर लिबसीमध्ये असलेले सिस्टम फंक्शन काढून टाकले गेले असेल तर मागील लेक्चरमध्ये आपण बनविलेले आक्रमण अटैक यापुढे एक्सिक्यूट होणार नाही तर हे व्याख्यान आरओपी अटैक म्हणजे काय ते प्रारंभ करूया तर आरओपी अटैक किंवा रिटर्न ऑरीएन्टेड प्रोग्रामिंग अटैक स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये होवाव शाचॅमने शोधला रिटर्न टू लिबसीच्या अटैक प्रमाणेच स्टॅकमध्ये असलेल्या रिटर्न अड्रेसवर लिबसी मध्ये असलेल्या काही अड्रेसने ओव्हर राईट करून प्रोग्रामचे एक्सिक्यूशन नष्ट करते तथापि रिटर्न टू लिबसी अटैकच्या विपरीत आरओपी अटैक लिबसी मध्ये उपस्थित फंक्शन्स रन करण्यासाठी मर्यादित नाही उलट तो जवळजवळ कोणत्याही अनियंत्रित कोडचे एक्सिक्यूशन करू शकतो तर आपण एक लहान उदाहरण घेऊ चला असे सांगू की अटैकर एक्सिक्यूट करू इच्छित पेलोड खालीलप्रमाणे आहे यात 7 वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शनचा सामावेश आहे तर आता पेलोडमधील या इन्स्ट्रक्शन एक्सिक्यूट करण्यासाठी अटैकर प्रथम काय करेल ते म्हणजे लिबसी मध्ये काही फंक्शन शोधणे ज्या मध्ये याच क्रमाने इन्स्ट्रक्शन असतील तथापि बहुधा एका फंक्शनमध्ये सूचनांचा असा क्रम पूर्णपणे त्याला सापडणार नाही म्हणून रिटर्न टू लिबसी अटैक कार्य करणार नाही तथापि आरओपी अटैकमध्ये आम्ही या विशिष्ट अनुक्रमात या सर्व इन्स्ट्रक्शन असलेल्या लिबसी ग्रंथालयाच्या विशिष्ट फंक्शनवर अवलंबून न राहता काही वेगळेच करतो आम्ही या विशिष्ट अनुक्रमात या सर्व इन्स्ट्रक्शन एक्सिक्यूट करणारे फंक्शन तयार करतो समजा लिबसीमध्ये असे काही फंक्शन आहे ज्यामध्ये तंतोतंत इन्स्ट्रक्शनचा हा क्रम आहे तर आपण पूर्ण केले अटैकरला फक्त त्या फंक्शनचे एक्सिक्यूशन नष्ट करणे आवश्यक आहे आणि त्याचा पेलोड एक्सिक्यूट केला जाऊ शकतो तथापि बहुधा लिबसीमध्ये असे फंक्शन असणार नाही ज्यात इन्स्ट्रक्शनचा हा क्रम आहे म्हणूनच आरओपी हल्ल्यात आपण काय करतो ते काहीतरी वेगळे आहे आपण असे करतो की जर आपल्याला संपूर्ण इन्स्ट्रक्शनचे अनुक्रम असलेले एखादे फंक्शन न आढळल्यास आपण ते स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करतो तर आम्ही अटैकर एक्सिक्यूशन मध्ये आणू इच्छित असलेल्या हे लक्ष्य पेलोड तयार करणार्या इन्स्ट्रक्शनचा क्रम कसा तयार करणार याबद्दल आपण पाहू या पहिली पायरी गॅझेट म्हणून ओळखली जाणारी काहीतरी शोधणे गॅझेट इन्स्ट्रक्शनचा एक छोटा अनुक्रम असतो ज्याच्या पाठोपाठ रिटर्न येतो तर एक सामान्य गॅझेटचे असे काहीतरी दिसेल त्यास एक किंवा अधिक उपयुक्त इन्स्ट्रक्शन असतील आणि नंतर त्यास रिटर्न मिळेल या उपयुक्त इन्स्ट्रक्शनसाठी आता एक बंधन म्हणजे त्याने गॅझेटच्या बाहेर नियंत्रण हस्तांतरित करू नये तर मग आम्हाला अशी गॅझेट कशी सापडतील तर आम्ही लिबसी लायब्ररीचे सांख्यिकीय विश्लेषण करून पूर्व प्रक्रिया करू आणि वाचनालयात उपस्थित सर्व संभाव्य गॅझेट्स ओळखू तर आपण असे समजू की हा प्रोग्राम बायनरी आहे जो लिबसीमध्ये उपस्थित आहे आम्ही काय ओळखले आहे ते 7 भिन्न गॅझेट्स आहेत जी ही कार्यक्षमता अचूकपणे करतील येथे प्रत्येक गॅझेट उदाहरणार्थ गॅझेट जी1 मध्ये एक इन्स्ट्रक्शन आहे त्या पाठोपाठ रिटर्न तसेच जी 2 एक गॅझेट आहे ज्यामध्ये ही इन्स्ट्रक्शन आहे त्यानंतर रिटर्न आणि इत्यादी अशाप्रकारे आम्ही लिबसी फाईलमधील गॅझेट्स ओळखतो ज्यामध्ये ही कार्यक्षमता आहे तर दुसरी पायरी अशी आहे की आम्हाला ही गॅझेट एकत्र जोडणे आवश्यक आहे जेणेकरुन ही कार्यक्षमता प्राप्त होईल आपण तसे करण्याचा मार्ग खालीलप्रमाणे आहे तर आम्ही पुन्हा आमच्या स्टॅकवर जाऊ आणि खालीलप्रमाणे स्टॅक तयार करतो रिटर्न अड्रेस असावा त्या ठिकाणी आम्ही गॅझेटचा अड्रेस १ त्यावरती ४ बाइट ज्यावर आम्ही गॅझेट २ चा अड्रेस ठेवतो नंतर जी ३ आणि गॅझेट ४ अंमलबजावणीदरम्यान काय होते ते खालीलप्रमाणेः जेव्हा फंक्शन एक्सिक्यूट झाल्या नंतर रिटर्न येते तेव्हा स्टॅक पॉइंटर जिथे मूळ रिटर्न अड्रेस असावा त्या ठिकाणी दर्शवित आहे तथापि आम्ही तो मूळ रिटर्न अड्रेस गॅझेट १ च्या अड्रेसने बदलला आहे हा अड्रेस घेतला आणि इन्स्ट्रक्शन पॉईंटरमध्ये लोड केला या दोन इन्स्ट्रक्शन एक्सिक्यूट झाल्या म्हणजे आपण काय प्राप्त करू अधिक चांगल्याप्रकारे समजण्यासाठी रिटर्न इन्स्ट्रक्शन कशी एक्सिक्यूट केली जाते ते पाहूया जेव्हा रिटर्न इंस्ट्रक्शन एक्सिक्यूट होते तेव्हा दोन गोष्टी एकाच वेळी घडतात स्टॅक पॉइंटरद्वारे निर्देशित केलेले कंटेंट जसा की जी १ चा अड्रेस प्रोग्राम काउंटरमध्ये भरला जातो दुसरी गोष्ट स्टॅक पॉइंटर ४ च्या मूल्यांनी वाढते म्हणून स्टॅक पॉइंटर गॅझेट२ च्या अड्रेसकडे दर्शवित आहे आता प्रोग्राम काउंटर जी 1 च्या अड्रेसवर पॉइंट करत आहे जे या लोकेशनवर आहे जे या दोन इंस्ट्रक्शन एक्सिक्यूट करतील जसे की मूव्ह इसआय ते 8 इएसआय movl esi to 8esi आणि नंतर रिटर्न येते जी 1 मधील रिटर्न इंस्ट्रक्शन एक्सिक्यूट होण्यापूर्वी आमच्याकडे स्टॅक पॉईंटर आहे जे गॅझेट२ च्या अड्रेसकडे निर्देशित करते तर जेव्हा रिटर्न इंस्ट्रक्शन जी 1 चा भाग म्हणून पूर्वीप्रमाणे काय घडते त्यानुसार जी 2 चा पत्ता प्रोग्राम काऊंटरमध्ये लोड केलेला स्टॅक पॉईंटरमधील सामग्री आहे आपोआप ऑटोमैटिक्ली - Atomically स्टॅक पॉइंटर 4 ने वाढविला जातो आणि जी 3 च्या अड्रेसकडे निर्देश करतो आता प्रोग्राम काउंटर जी 2 च्या अड्रेसकडे पॉइन्ट करत असल्याने आपल्याकडे जी 2 एक्सिक्यूट झाला आहे जो मूव्ह बाईट इंस्ट्रक्शन नंतर रिटर्न येतो मागील गॅझेटमध्ये जसे आपण पाहिले आहे की रिटर्न एक्सिक्यूट करतो तेव्हा आमच्याकडे जी 3 चा अॅड्रेस प्रोग्राम काउंटरमध्ये घेतला गेला आहे आणि जी ३ मध्ये सामावेश असलेल्या मूव्ह बाईट ० ते ऑफसेट ऑफ इएसआय सी या इंस्ट्रक्शन प्रोसेसर एक्सिक्यूट करेन त्याचप्रमाणे जेव्हा तेथे जी 3 मध्ये रिटर्न इंस्ट्रक्शन असेल तेव्हा त्याचा परिणाम जी 4 एक्सिक्यूट होईल अशा प्रकारे गॅझेटचा अड्रेस योग्य स्टॅकवर ठेवून आम्ही भिन्न गॅझेटचे एक्सिक्यूशन करू शकतो आणि म्हणूनच आम्ही लक्ष्य पेलोड प्राप्त करण्याच्या इंस्ट्रक्शनचा क्रम प्राप्त करण्यास सक्षम आहोत तर लक्षात घ्या की रिटर्न टू लिबसी सारखा अटैक येण्याऐवजी आम्ही आमचा अटैक चढवण्यासाठी आणि एक्सिक्यूशन रद्द करण्यासाठी लिबसी लायब्ररीत विशिष्ट फंक्शन्सवर अवलंबून नसतो परंतु त्याऐवजी आम्ही कोडच्या छोट्या स्निपेट ज्याला आपण गॅझेट म्हणू आणि आपण हे स्टॅक कंटेंट अश्या प्रकारे बनवू की हे सगळे गॅझेट एक्सिक्यूट होतील आणि लक्ष पेलोड एक्सिक्यूट केल्यावर जो परिणाम मिळेल तोच परिणाम मिळेल तर आपण पुढील गोष्ट पाहु ती म्हणजे आमच्या लायब्ररीत आम्हाला अशी गॅझेट कशी सापडतील याबद्दल जाण्याचा मार्ग म्हणजे लिबसी लायब्ररीच्या स्थिर विश्लेषणाद्वारे स्टैटिक अनैलिसिस static analysis आहे तर आपल्याला लिबसी लायब्ररीत असलेली सर्व गॅझेट्स शोधण्याची आवश्यकता आहे आम्हाला माहित आहे की गॅझेट उपयुक्त इंस्ट्रक्शनचा क्रम आहे जो रिटर्न इंस्ट्रक्शनने समाप्त होत आहे तर या रिटर्न इंस्ट्रक्शनचा ऑप्ट कोड ही संख्या 0x0XC3 आहे तर आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे ते म्हणजे ऑप्ट कोड 0x0XC3 ने समाप्त होणारी गॅझेट्स ओळखणे आम्ही गॅझेट्स शोधण्याचा मार्ग म्हणजे स्थिरपणे लिबसी लायब्ररीचे विश्लेषण करणे तर आम्ही बायनरी मोडमध्ये लायब्ररी उघडतो आणि 0x0XC3 इंस्ट्रक्शन येईपर्यंत लायब्ररी बायट बाय बायट स्कॅन करण्यास प्रारंभ करतो उदाहरणार्थ आपण येथे प्राप्त केलेले प्रथम 0x0XC3 हे आहे आता आम्ही असे मानतो की हे 0x0XC3 रिटर्न इंस्ट्रक्शनशी संबंधित आहे आणि एकदा आम्हाला ही 0xC3 इंस्ट्रक्शन सापडली की आम्ही त्यामधून गॅजेट्स तयार करण्याचा प्रयत्न करतो तर हे करण्यासाठी आम्ही मागील बाइट व्हॅल्यूज पहात आहोत आणि उपयुक्त इंस्ट्रक्शन बनवण्याचा प्रयत्न करतो तर जर आपण एखादी उपयुक्त इंस्ट्रक्शन तयार करू शकत असाल तर आम्ही 0xC3 रूट सोबत एक ट्रि तयार करतो आणि त्या रूट चे चिल्ड्रेन म्हणून उपयुक्त इंस्ट्रक्शन वापरतो तर पूर्वनिर्धारित लांबी "डब्ल्यू" होईपर्यंत आम्ही मागे जात आहोत जे साधारण 1 एमबी आकाराच्या टिपिकल लिबसी फाईलमधील गॅझेटमधील इंस्ट्रक्शन कमाल मैक्समम maximum संख्या आहे आम्हाला 15000 पेक्षा जास्त भिन्न गॅझेट्स आढळली आता जेव्हा आम्हाला पेलोड तयार करायचा असेल तेव्हा आम्हाला या 15000 मधुन योग्य गॅझेटची निवड करणे आवश्यक आहे जेणेकरून आमचे लक्ष्य पेलोडचे एक्सिक्यूशन होईल आता गॅझेट्स शोधण्याचे दोन मार्ग आहेत जे एक हेतू इन्टेन्डड- Intended म्हणून ओळखले जाते आणि दुसरे अजाणते अनइन्टेन्डड- Unintended म्हणून ओळखले जातात तर या उदाहरणाची मदत घेऊन आपण याकडे पाहू समजा आपण लिबसी फाईल स्कॅन करताना आपल्याला वरील स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे बाइट व्हॅल्यूजचा अनुक्रम सापडला तर या बाइट व्हॅल्यूजचे आम्ही कसे वर्णन करतो यावर अवलंबून आपल्याला वेगवेगळ्या इंस्ट्रक्शन मिळू शकतात उदाहरणार्थ समजा आपण या बाईट मूल्यांचा आपण एफ 7 पासून अर्थ लावण्यास प्रारंभ केले तर आपल्याला एक उपयुक्त इंस्ट्रक्शन एफ7 सी7 07 00 00 00 सापडेल जी प्रोसेसरद्वारे चाचणी ७ एडी अर्थ लावते उर्वरित भाग 0 एफ 95 45 0xC3 चे दुसऱ्या इंस्ट्रक्शन सेन्झबद्वारे अर्थ लावले जाते तथापि आम्ही पाहतो की हे कदाचित कंपाईलरने करायचे असावे आणि म्हणून आम्ही याला इच्छित इंस्ट्रक्शन असे म्हणतो तर लक्षात घ्या की या इंस्ट्रक्शन किमान या दोन इंस्ट्रक्शन गॅझेट तयार करत नाहीत आता जर आपण आपले विश्लेषण फक्त 1 बाइटने ऑफसेट केले आणि असे सांगितले की F7 पासून प्रारंभ करण्याऐवजी आपण सी 7 ने प्रारंभ केला तर आपल्याला इंस्ट्रक्शनचा वेगळा क्रम मिळेल आता आपण असे म्हणूया की आम्ही सी 7 पासून अर्थ लावण्यास सुरुवात करतो मग बाइट सी 7 07 00 00 00 0 एफच्या अनुक्रमांचा अर्थ या मूव्ह एल इंस्ट्रक्शनवर होतो तर बाइट्स 95 45 आणि सी 3 चा एक्ससीएचजी इन्क्रीमेन्ट आणि रिटर्न इंस्ट्रक्शन म्हणून अर्थ लावला जातो अशाप्रकारे आम्हाला आढळले की हे एक वैध गॅझेट आहे जरी या इंस्ट्रक्शन कम्पाइलरने हेतू पुरस्कर दिल्या नसल्या तरी आम्ही या इंस्ट्रक्शनचे संश्लेषण करण्यास सक्षम आहोत आणि म्हणूनच हे गॅझेट आणि आम्ही इंस्ट्रक्शनचे तिथून ऑफसेट बदलून विश्लेषण करतो तर अशा प्रकारे आपल्याला विविध प्रकारचे गॅझेट्सचा वैविध्यपूर्ण संच मिळू शकेल खरं तर एक्स ८६ प्लॅटफॉर्मसाठी मोठ्या प्रमाणात इंस्ट्रक्शनचे समर्थन केल्यामुळे आढळू शकणार्या गॅझेटची संख्या अत्यंत जास्त आहे दुसरीकडे एआरएम किंवा आरआयएससी व्ही सारख्या आरआयएससी प्रोसेसरसाठी आम्ही शोधत असलेल्या गॅझेटची संख्या खूपच कमी आहे अशा प्रकारे सीआयएससी आधारित प्रोसेसर जसे की एक्स ors86X८६ सीआयएससी आधारित प्रोसेसरला आरओपी वरील हल्ल्यांचा धोका जास्त असतो तर एआरएम किंवा ओपनआरआयएससी किंवा आरआयएससी व्ही सारख्या आरआयएससी प्रोसेसरला कमी असतो तर आपण गॅझेटची काही उदाहरणे घेऊ आता आपण त्या सोप्या सह प्रारंभ करूया जिथे आपल्याला रजिस्टर इडीएक्स मध्ये काही डेटा हलवायचा आहे तर या उदाहरणात समजा आपल्याला " डेडबीफ" रजिस्टर इडीएक्स मध्ये हलवायचे आहे आम्ही या हेतूसाठी जे गॅझेट वापरणार आहोत त्यात पॉप इडीएक्स त्या नंतरून रिटर्न अश्या दोन इंस्ट्रक्शन आहेत आता असे समजू की स्टॅक पॉइंटर स्टॅकमधील एका ठिकाणी निर्देशित करीत आहे ज्यामध्ये या विशिष्ट गॅझेटचा अड्रेस आहे आता जेव्हा आपण सांगितले आहे की फंक्शन किंवा गॅझेट एक्सिक्युट केले जात आहे तेव्हा रिटर्न इंस्ट्रक्शन एक्सिक्यूट करते प्रथम स्टॅक पॉईंटरद्वारे निर्देशित केलेल्या स्टॅकची कंटेंट जी या प्रकरणात गॅझेटचा अड्रेस आहे तेव्हा ही कंटेंट प्रोग्राम काउंटरमध्ये हलविली जाईल त्याच वेळी स्टॅक पॉइंटरमध्ये 4 ची वाढ केली जाईल आणि "डेडबीफ" या स्थानासहित हे निर्देशित केले जाईल आता प्रोग्राम काउंटर या विशिष्ट गॅझेटकडे निर्देश करीत असल्याने आमच्याकडे पॉप इंस्ट्रक्शन एक्सिक्यूट होईल आता पॉप इंस्ट्रक्शन स्टॅक पॉइंटरची सद्य कंटेंट जसे की डेडबीफ घेईल आणि हे कंटेंट एकाच वेळी इडीएक्स रजिस्टरमध्ये लोड करेल व स्टॅक पॉईंटरमध्ये 4 बाइट ची वाढ केली जाईल म्हणून रिटर्न येताना स्टॅक पॉइंटर "डेडबीफ" लोकेशन वर 4 बाइट दर्शवित आहे आता आपण दुसरे उदाहरण घेऊ या जेथे आपल्याला जी १ आणि जी २ या दोन गॅझेट्सचा वापर करून ईएएक्स रजिस्टरमध्ये अनियंत्रित डेटा लोड करायचा आहे गॅझेट जी 1 मध्ये आधीप्रमाणे पॉप इडीएक्स आणि त्यानंतरून येणाऱ्या रिटर्नचा समावेश आहे तर गॅझेट जी 2 मध्ये या निर्देशांचा समावेश आहे जेथे मेमरी लोकेशन चे कंटेंट ईडीएक्स 64 बाइटमधील कंटेंटद्वारे निर्देशित केली जाते आणि ती ईएएक्स रजिस्टरमध्ये हलविली जाते तर आपण ही दोन्ही गॅझेट्स एकत्र कसे आणूया ते पाहू या म्हणजे आपल्याला ईएएक्स रजिस्टरमध्ये अनियंत्रित डेटा मिळेल जेणेकरून स्टॅकचे असे काहीतरी दिसते प्रथम गॅझेट जी 1 मध्ये हे इंस्ट्रक्शन पॉप आहे त्यानंतर रिटर्न दुसरे गॅझेट जी 2 मध्ये मूव्ह इन्स्ट्रक्शन आहे त्यानंतर रिटर्न आहे मुव्ह इन्स्ट्रक्शन इडीएक्स रजिस्टर 64 बाइटचे कंटेंट ईएएक्स रजिस्टरमध्ये हलवते हे साध्य करण्यासाठी आम्हाला ईएएक्स रजिस्टरमध्ये अनियंत्रित डेटा लोड करू इच्छित असल्यास आपल्याला आपले स्टॅक तयार करणे आवश्यक आहे जे यासारखे काहीतरी दिसेल तर आम्ही असे करतो की एखाद्या विशिष्ट पत्त्यावर 64 बाइट आम्ही आवश्यक डेटा ठेवतो जो आपल्याला ईएएक्स रजिस्टरमध्ये हलवायचा असतो नंतर आम्ही या विशिष्ट फॉर्ममध्ये गॅझेटची व्यवस्था करतो स्टॅक पॉइंटर जी 1 कडे सुरुवातीला निर्देशित करतो मग आपल्याकडे येथे अड्रेस आहे आणि नंतर आमच्याकडे गॅझेट 2 आहे तर मग हे पाहू की ही दोन्ही गॅझेट आपले कार्य साध्य करण्यासाठी एकत्र कसे कार्य करतात प्रथम जी 1 एक्सिक्यूट करेल तेव्हा स्टॅक पॉइंटर येथे निर्देशित करण्यासाठी वाढेल आणि इडीएक्स रजिस्टरमधील कंटेंट अड्रेस असेल पॉप एक्सिक्यूट झाल्यानंतर स्टॅक पॉईंटर जी 2 कडे निर्देशित करेल जेव्हा गॅझेट जी 2 एक्सिक्यूट करते तेव्हा ते इडीडक्स रजिस्टरचे कंटेंट घेते जे मूलत अड्रेस असते त्यामध्ये ६४ बाइट्स जोडा आणि डेडबीफ असलेल्या या लोकेशनवरील कंटेंट ईएक्स रजिस्टरमध्ये लोड केली जाते नंतर स्टॅक पॉईंटर रिटर्न येताच खाली खालीलप्रमाणे पॉईंट करत आहे आता स्टॅकवरील काही ठिकाणी ईएएक्स रजिस्टरमध्ये असलेला डेटा साठवण्याचे आणखी एक उदाहरण घेऊ पुन्हा संपूर्ण लिबसीचे विश्लेषण केल्यावर आम्हाला दोन गॅझेट्स आढळली जी आमच्यासाठी उपयुक्त असतील प्रथम गॅझेट जे आपण यापूर्वी पाहिले त्याप्रमाणेच आहे त्यामध्ये पॉप आणि रिटर्न इन्स्ट्रक्शनचा समावेश आहे तर दुसर्या गॅझेटमध्ये मूव्ह इंस्ट्रक्शनचा समावेश आहे जेथे ईएएक्स रजिस्टरचे कंटेंट इडीएक्स २४ वर स्थानांतरित मूव्ह केली गेली आहे हे विशिष्ट स्टोअर साध्य करण्यासाठी आम्ही स्टॅकची व्यवस्था खालीलप्रमाणे करतो तर आपल्याकडे गॅझेट अड्रेस १ आहे त्यानंतर ० नंतर गॅझेट अड्रेस २ आता हे दोन्ही गॅझेट एकत्र कसे कार्य करतात ते पाहूया म्हणून जेव्हा स्टॅक पॉइंटर गॅझेटच्या अड्रेस १ कडे निर्देशित करीत असेल तेव्हा त्याचे परिणाम या गॅझेटच्या एक्सिक्यूशनात येऊ शकेल आणि या वेळी विशिष्ट वेळेस स्टॅक पॉइंटर या लोकेशनकडे निर्देश करीत आहे अशा प्रकारे इडीएक्स ० च्या मूल्यासह लोड होते आणि पॉप दरम्यान स्टॅक पॉइंटर गॅझेट अॅड्रेस २ वर निर्देशित करण्यासाठी वाढ केली जाते आता जेव्हा जी २ एक्सिक्यूट झाल्यावर इडीएक्सचे कंटेंट जे ० २४ बाइटचे आहे जे येथे घडू शकते जेव्हा जी २ एक्सिक्यूट होईल ईएएक्स रजिस्टरचे कंटेंट इडीएक्स २४ बाइटद्वारे निर्देशित ठिकाणी संग्रहित केली जाते आता जी १ एक्सिक्यूट झाल्यामुळे इडीएक्सचे ० चे मूल्य आहे म्हणूनच इएक्सचे कंटेंट खाली या विशिष्ट ठिकाणी संचित केली जाईल आता आपण गॅझेटचे आणखी एक उदाहरण घेऊ या त्या व्यतिरिक्त संपूर्ण लिबसी फाईलचे विश्लेषण केल्यावर जे आम्हाला आढळले त्यापैकी उत्कृष्ट गॅझेटचे वर्णन येथे केले तर हे गॅझेट काय करणार आहे ते आम्हाला करायचे आहे जेणेकरून ते इडीएक्स रजिस्टरने दर्शविलेल्या मेमरी स्थानाची कंटेंट घेते आणि ते कंटेंट ईएएक्स रजिस्टरमध्ये जोडते तथापि या गॅझेटमध्ये अतिरिक्त पुश इडीआय इन्स्ट्रक्शन देखील उपलब्ध आहे ही पुश इन्स्ट्रक्शन उपस्थित आहे काय मूलत लिबसी फाईलचे विश्लेषण केल्यावर हे एकमेव गॅझेट आहे जे आमच्यासाठी आहे आणि दुर्दैवाने आमच्यासाठी या अतिरिक्त पुश इन्स्ट्रक्शनमुळे आमच्यासाठी क्लिष्ट आहे आता हि पुश इन्स्ट्रक्शन आमच्यासाठी गोष्टी अधिक कठीण बनवतील आणि कसे ते पाहू या समजा आम्ही आमचा स्टॅकची अश्याप्रकारे व्यवस्था केली आहे तर आपल्याकडे गॅजेट अॅडर आहे जो या अॅड वस्तूकडे निर्देशित करेल आणि नंतर आमच्याकडे गॅझेट अड्रेस २ आहे जो इतर काही गॅझेटकडे निर्देशित करीत आहे आता जेव्हा हे विशिष्ट गॅझेट एक्सिक्यूट होते तेव्हा आपल्याकडे स्टॅक पॉईंटर आपल्या इच्छेनुसार येथे दर्शवित आहे आपल्याकडे इएएक्स रजिस्टरमध्ये जोडण्यासाठी इडीएक्स रजिस्टरद्वारे दर्शविलेल्या मेमरी लोकेशन चे कंटेंट आहे दुर्दैवाने आता पुश इन्स्ट्रक्शन स्टॅकमधील या गॅझेट अॅड्रेस २ मधील कंटेंट सुधारित करते कारण जसे आपल्याला माहिती असते की जेव्हा आपल्याला पुश इन्स्ट्रक्शन असते तेव्हा हे दोन गोष्टी करते जेव्हा ते स्टॅक पॉईंटरशी संबंधित असलेल्या स्टॅकवर रजिस्टरचे कंटेंट लिहिते आणि स्टॅक पॉइंटरला ४ बाईटने वाढविते म्हणून आता आम्ही पाहतो की अॅड अॅडीशन गॅझेटने योग्यरित्या कार्य केले असताना स्टॅकमध्ये उपस्थित जी 2 एक्सिक्यूट होणार नाही कारण ते खराब झाले आहे म्हणूनच या विशिष्ट समस्येवर कार्य करण्यासाठी आम्हाला एक मार्ग आवश्यक आहे तर असे करण्याचा एक मार्ग म्हणजे गॅझेट रीट Gadget Ret म्हणून ओळखले जाणारे दुसरे गॅझेट सादर करणे जे केवळ 0xC3 असलेल्या गॅझेटकडे मूलत दर्शवते म्हणूनच आम्हाला माहित आहे की 0xC3 रिटर्न इन्स्ट्रक्शनशी संबंधित आहे आता आरओपी वर्ल्डमध्ये रिटर्न इंस्ट्रक्शन नॉप इंस्ट्रक्शन सारखीच आहे हे स्टॅक पॉईंटर वाढविण्याशिवाय काही करत नाही तर मग ही योजना कशी कार्य करते ते पाहूया सुरुवातीला आपल्याकडे स्टॅक पॉइंटर जी १ कडे निर्देशित करीत आहे आणि म्हणून आमच्याकडे हे गॅझेट आहे जे आम्ही वापरले जे आवश्यकपणे स्टॅकचे कंटेंट इडीआय रजिस्टरमध्ये पॉप करते म्हणून स्टॅक या विशिष्ट वेळी या लोकेशनकडे निर्देश करीत आहे आणि म्हणूनच या विशिष्ट गॅझेट रिटर्नचा अड्रेस इडीआय रजिस्टरमध्ये लोड केला जाईल आणि त्याच वेळी आम्हाला माहित आहे की पॉप स्टॅक पॉईंटरला या लोकेशनकडे निर्देशित करेल आता या ठिकाणी आमच्याकडे गॅझेट अड्रेस २ आहे जो आपल्या इच्छेनुसार जोडतो आणि जशी मेमरी एडीएक्स द्वारे इएएक्स रजिस्टर कडे दर्शविते आता पुश इंस्ट्रक्शन इडीआयचे कंटेंट स्टॅकमध्ये ढकलेल मागील गॅझेटमुळे आम्ही केलेल्या ईडीआयच्या कंटेंटमध्ये या गॅझेट रिटर्नचा समावेश आहे हे गॅझेट रिटर्न मूलत या गॅझेटकडे दर्शवित आहे ज्यात फक्त रिटर्न चा समावेश आहे स्टॅक पॉईंटरला गॅझेट अॅड्रेस 3 कडे निर्देशित करण्यासाठी साधेपणाने वाढविते तर अशा प्रकारे आम्ही पाहतो की आम्हाला आढळलेल्या अॅड गॅझेटमध्ये हा अतिरिक्त पुश उपस्थित असलेल्या आमच्या समस्येवर कार्य करण्यास सक्षम आहोत आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ या जेथे आपण आरओपी मध्ये बिनशर्त शाखा कशा प्रकारे करता येतील हे प्रदर्शित करतो तर आरओपीमध्ये बिनशर्त शाखांचा अर्थ काय आहे ते म्हणजे आम्ही स्टॅक पॉइंटरला त्याच्या अनुक्रमिक वाढीमधून बदलू इच्छितो जेणेकरुन गॅझेट्स काही मनमानी क्रमाने एक्सिक्यूट करता येतील आम्ही हे व्यक्त करून दाखवून देऊ की हेच गॅझेट पुन्हा पुन्हा कसे एक्सिक्यूट केले जाऊ शकते तर यासाठी आम्ही पॉप इंस्ट्रक्शन असलेल्या गॅझेटचे हे विशिष्ट उदाहरण घेऊ ज्यात स्टॅक पॉईंटर पॉप केल्या नंतरून रिटर्न येते हे विशिष्ट गॅझेट केव्हा एक्सिक्यूट होते हे आम्हाला ठाऊक आहे आपल्याकडे येथे स्टॅक पॉईंटर आहे पुढे आम्ही असे गृहीत धरत आहोत की आपल्याकडे हे स्थान ए म्हणून निर्दिष्ट केले आहे आणि तेच स्थान ए या मेमरी स्थानावर विद्यमान आहे तर ही पॉप इंस्ट्रक्शन काय करते ते या प्रकरणात ए स्टॅक पॉइंटरने निर्देशित केलेल्या स्थानाची कंटेंट पॉप करते आणि या विशिष्ट कंटेंटला स्टॅक पॉइंटरमध्ये स्टोअर करते अशा प्रकारे स्टॅक पॉइंटर नंतर या ए स्थानावर रीसेट केले जाते आणि हे विशिष्ट गॅझेट पुन्हा एक्सिक्यूट करते तर अशाप्रकारे आपण पाहतो की स्टॅक पॉइंटर अमर्यादित लूप मध्ये या दोन्ही स्थानांच्या दरम्यान सतत फिरत राहतो तर अशा प्रकारे आम्ही आमच्या आरओपी प्रोग्राममध्ये लूप तयार करण्यासाठी बिनशर्त ब्रैन्चींग वापर कसा करू शकतो हे दर्शवितो अशाच प्रकारे आम्ही आरओपीमध्ये सशर्त ब्रैन्चींग देखील लागू करू शकू परंतु तंत्रात बरेच गुंतलेले आहेत तरी म्हणूनच आम्ही तयार केलेली गॅझेटची ही काही उदाहरणे होती प्रत्यक्षात इंटरनेटवर बरीच साधने उपलब्ध आहेत जी तुम्ही आरओपी गॅझेट तयार करण्यासाठी वापरू शकता तर आम्ही वापरली जाणारी काही प्रसिद्ध साधने म्हणजे हे आरओपी गॅझेट आणि रोपर तर या ठिकाणी दोन्ही उपलब्ध आहेत तर आम्ही जोनाथन साल्वान यांनी हे आरओपी गॅझेट व्यक्तिशः सत्यापित केले आहे आणि ते तपासले आहेत आणि हे एखाद्या ईएलएफ ऑब्जेक्ट असलेल्या कोणत्याही ऑब्जेक्ट फाईलवर कार्य करते ते त्या विशिष्ट लायब्ररीतून तयार केले जाणारे सर्व गॅझेट आउटपुट करेल तर आम्ही तयार केलेली भिन्न गॅझेटची ही काही उदाहरणे होती प्रत्यक्षात आरओपी प्रोग्राम्स जटिल असू शकतात तुम्हाला काही भिन्न प्रोग्रामची कार्यक्षमता फंगक्शनैलिटी - functionalities मिळू शकते खरं तर एक्स86 सिस्टमसाठी आरओपी प्रोग्राम्स ट्युरिंग पूर्ण असल्याचे म्हटले जाते आणि कोणत्याही प्रोग्राम बद्दल अंमलबजावणी इम्प्लीमेन्ट - implement करू शकते आरआयएससीमध्ये एआरएम सारख्या प्रोसेसरमध्ये आरओपी आधारित प्रोग्राम लागू करणे अधिक अवघड आहे इंटरनेटवर अशी अनेक साधने आहेत जी आपल्याला या आरओपी प्रोग्राम तयार करण्यात मदत करतील उदाहरणार्थ या वेबसाइट्समध्ये उपस्थित असलेले आरओपी गॅझेट आणि रॉपर साधन ऑब्जेक्ट फायलींचे विश्लेषण करण्यासाठी आणि या ऑब्जेक्ट फाइल्समध्ये उपस्थित असलेल्या सर्व आरओपी गॅझेटचे मुद्रण करण्यासाठी वापरले जाऊ शकते तर या विशिष्ट कोर्सच्या गीथब रेपोमध्ये आम्ही काही आरओपी उदाहरणे जोडत आहोत आणि आरओपी गॅझेट्स कसे तयार करता येतील हे दर्शवित आहोत उदाहरणार्थ छोट्या छोट्या प्रोग्राम लिहिणे जसे एखाद्या संख्येचे फॅक्टोरियल शोधण्यासारखे अनेक घटक बनविणे धन्यवाद संदर्भ होवाव शाचेम पेपर डब्ल्यू आरओपी httpshovav pdf आरओपी गॅझेट httpsgithub comJonathanSalwanROPgadget रॉपर httpsgithub